सर्वांना नमस्कार आम्ही आता या विशिष्ट कोर्सच्या 7 व्या आठवड्यात आहोत आम्ही आजच्या वर्गापासून अनुक्रमिक लॉजिक सर्किट सुरू करू आणि आपल्याकडे आठवड्यात 6 ची द्रुत quick जलद पुनरावृत्ती होईल असा माझा विश्वास आहे की ते थोडेसे जड होते कारण त्या संयोजित सर्किट चर्चेचा शेवटचा आठवडा होता त्यांत खूप प्रगत गोष्टी होत्या मी आशा करतो की आपण त्यांना आत्मसात करू शकाल परंतु जसे आपण कॉम्बिनेटरियल सर्किटच्या बाबतीत केले आहे मूलभूत गेट्स आणि सर्व परिचय देऊन आम्ही एक मऊ सुरुवात केली मग आम्ही अधिक जटिल सर्किट्स तयार करण्यास पुढे जाऊ लागलो अशाच प्रकारे आपण या अनुक्रमिक लॉजिक सर्किटच्या मूलभूत घटकांसह हळूवारपणे सुरवात करू ज्याद्वारे आपण नंतरच्या वर्गात अधिक जटिल सर्किट बनवू तर आम्ही दोन संख्येच्या विशालतेच्या तुलनांबद्दल चर्चा केली आणि एक्स वायांपेक्षा मोठे एक्स वायांइतकी आणि एक्स वायांपेक्षा कमी व्युत्पन्न कसे तयार केले कसे तयार केले गेले आणि त्या बाबतीत आमच्याकडे दोन प्रकारचा दृष्टिकोन होता एक नक्कीच वजाबाकीद्वारे आणि दुसरे म्हणजे दोन आकड्यांच्या अधिक महत्त्वपूर्ण बिट्सची सलग तुलना करणे ठीक आहे आणि मग आम्ही अंकगणित तर्कशास्त्र युनिटबद्दल चर्चा केली आणि आम्ही पाहिले की एक साधन जे निसर्गात अष्टपैलू आहे निवड युनिटवर अवलंबून अनेक वेगवेगळ्या अंकगणित किंवा लॉजिक कार्य फंक्शन पैकी एक करते आणि आम्ही पाहिले की ही सर्व डिव्हाइस कशी कॅस्केड केली जाऊ शकते आणि अधिक संख्या बिट्स एकत्रितपणे कशी हाताळता येतील मग आम्ही अविचारी or अस्ताव्यस्त unweighted कोडबद्दल चर्चा केली ठीक आहे आणि मग आम्ही पाहिले की ग्रे राखाडी कोड किती फायदेशीर आहे जिथे फक्त दोन सलग संख्या क्रमांक फक्त 1 बिट स्थानाद्वारे बदलले जातात आणि आम्ही एक्सेस जादा 3 कोडबद्दल देखील चर्चा केली जिथे आम्ही पाहिले की BCD अंकगणित आपण आधी आयोजित केलेल्या मार्गाने एक्सेस जादा 3 द्वारे सोपे केले जाऊ शकते आणि मग आम्ही त्रुटी दुरुस्ती आणि त्रुटी शोधण कोडकडे पाहिले आणि त्या संदर्भात आम्ही हॅमिंग अंतर परिभाषित केले आणि आम्ही पाहिले आहे की एका विशिष्ट कोडिंग प्रतिमानात कमीतकमी हॅमिंग अंतर किती बिट्स दुरुस्त करता येतील किंवा किती त्रुटी बिट्स आढळू शकतात हे ठरविण्यात किंवा समजून घेण्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते ठीक आहे तर त्या संदर्भात आम्ही पॅराटी कोड मानक पॅरिटि कोड सम पॅरिटि विषम पॅरिटि कोडबद्दल चर्चा केली ज्याची आम्ही आधीच्या आठवड्यात चर्चा केली तसेच आम्ही नवीन कोड हॅमिंग कोड विषयी चर्चा केली जी 2 त्रुटी शोधू शकेल आणि 1 चूक दुरुस्त करु शकेल 1 बिट स्थितीत 1 त्रुटी देऊ शकेल ठीक आहे तर आम्ही ज्यामध्ये चर्चा केली त्याबद्दल थोडक्यात हे आहे आणि हो होय आम्ही गुणाकार आणि विभागणी यावर चर्चा केली बरोबर आणि आम्ही पाहिले बिट तुम्हाला माहिती आहे असे वाटते की जटिल सर्किट परंतु आमच्याकडे उदाहरणे होती ज्यातून युनिट पेशींमध्ये एरे आधारित स्ट्रक्चर्स प्रक्रिया कशी केली गेली याबद्दल आम्ही प्रशंसा करू शकतो आणि शेवटी निकाल लागला ठीक आहे तर प्रत्येक घटकाची आम्ही युनिट सेलची योग्य व्याख्या केली आहे आणि विशिष्ट उदाहरणे घेऊन उपाय पाहिले आहे म्हणूनच आम्ही या आठवड्यापासून चर्चा सुरू केल्यावर मी म्हटल्याप्रमाणे आपण अनुक्रमिक लॉजिक सर्किटच्या मूलभूत युनिट्स परिभाषित करणे सुरू करू जे मेमरी एलिमेंट्सला फ्लिप फ्लॉप देखील म्हणतात परंतु त्यापूर्वी आपण दोन स्थिर सर्किट काय ते पाहू तर दोन स्थिर सर्किट असे काहीतरी आहे जेथे सर्किट दोन स्थानांपैकी एकामध्ये स्थिर आहे bi म्हणजे दोन बरोबर तर दोन्ही पदे स्थिर आहेत बरोबर तर जर आपण हे पहात असाल तर हे तुम्हाला माहित आहे एक स्विच जेथे आपण हाताने विशिष्ट शक्ती वापरत आहात आणि सर्व आणि नंतर आपण या विशिष्ट ठिकाणी स्विच कनेक्ट करत आहात मग आपण त्या हाताचा दबाव काढून टाका किंवा कोणतीही शक्ती बाह्य शक्ती काढून टाका स्विच त्याच स्थितीत राहील परंतु आपण पुन्हा शक्ती घातल्यास आणि ती परत आणल्यास आपण त्यास इतर ठिकाणी जाण्यास भाग पाडले नाही तर ते तिथेच राहील तर यापैकी प्रत्येक स्थिती स्थिर आहे ठीक आहे म्हणून बाय स्टेबल सर्किटमध्ये आम्ही 1 बिट माहिती संग्रहित करू शकतो हे उत्पादन आउटपुट उच्च आहे Vcc आहे किंवा आउटपुट 0 आहे बरोबर म्हणून एकत्रितपणे आपण माहितीचे बायनरी प्रतिनिधित्व 1 बिट माहितीच्या संदर्भात संग्रहित करू शकता आम्ही बाय स्टेबल सर्किटमध्ये संग्रहित करू शकतो आता आपण डिजिटल सर्किटकडे जात आहे तर आमच्याकडे 2 इनव्हर्टर एकामागून एक उजवीकडे जोडलेले आहेत आम्ही येथे 0 व्होल्ट ठेवले आणि या प्रकरणांमध्ये इनव्हर्टर आउटपुटला काय होईल हे आपण पाहू प्रथम हे 0 व्होल्ट ते 5 व्होल्ट असेल बरोबर तर लॉजिक 0 येथे लॉजिक ओवर होईल आणि पुन्हा ते उलटे झाले तर ते लॉजिक 0 होईल ठीक आहे हे समजले आहे आता हे ग्राउंड येथे आपण फीडबॅक कनेक्ट करा तर हा फीडबॅक की आहे हा फीडबॅक मूलभूत सेल आणि अनुक्रमिक लॉजिक सर्किट विकसित करण्यात खूप महत्वाचा आहे बरोबर एकत्रित सर्किटमध्ये आम्ही चर्चा केली नाही आम्ही फीडबॅक समाविष्ट केला नाही तर फीडबॅक अनुक्रमिक लॉजिक सर्किट चर्चेमध्ये येईल तर आपण आउटपुटमधून इनपुटवर आपण पहात अस लेला फीडबॅक कनेक्ट करा का कोणतीही समस्या नाही यात संदिग्धता नाही कारण ही 0 व्होल्ट आहे आणि ही देखील 0 व्होल्ट आहे तर हा फीडबॅक 0 आहे हे फीडबॅक देखील 0 आहे हे फीडबॅक 1 आहे आता जर तुम्ही हे ग्राउंड काढून टाकले तर सर्किट असे होईल आता सर्किटचे काय होईल ते या 0 व्होल्टवर राहील येथे हे 0 व्होल्ट हे चालवित आहे आणि हे 0 व्होल्ट हे 5 व्होल्ट 5 व्होल्ट या 0 व्होल्ट चालवित आहे म्हणूनच त्या ठिकाणी त्या कायम राहतील जसे की तुम्हाला माहित आहे स्थिर निर्मिती म्हणून हे आउटपुट 0 व्होल्ट असेल आता या ग्राउंड ऐवजी जर आपण येथे 5 व्होल्ट सुरू केले असेल तर एक फीडबॅक ठीक आहे आणि मग आपण 5 व्होल्ट काढत आहात की आपल्याला माहित आहे या प्रकरणात उत्पादन कसे झाले असते आउटपुट स्थिर 5 व्होल्ट असते ठीक आहे म्हणूनच डिजिटल लॉजिक प्रेझेंटेशनच्या संदर्भात द्वि स्थिर सर्किट हे आपल्यास दिसते परंतु आम्हाला येथे काय सापडते की आपल्यास हा मार्ग माहित आहे बाह्य आपल्याला माहित आहे हे लागू करणे हे मैदान किंवा 5 व्होल्ट हे थोडेसे गैरसोयीचे आहे तर आपण एखाद्या विशिष्ट स्थितीतून दुसर्या स्थिती त जाण्यासाठी अधिक सोयीस्कर अशी एखादी वस्तू शोधत आहात त्या दिशेने आपण या सर्किटवर नजर टाकूया जिथे आमच्याकडे नॉट गेटऐवजी दोन नॉर गेट आहेत तर आपण येथे होत असलेला फीडबॅक पाहू शकता आणि आम्ही लिहू शकतो त्याच आकृत्या आपण वेगळ्या पद्धतीने रेखाटू शकतो तुम्हाला माहिती आहे क्रॉस कपल्ड ठीक परंतु आपल्याला माहीत असलेला एक फीडबॅक आहे आणि एक फॉरवर्ड मार्गावर आहे परंतु आपण हा क्रॉस युगल करू शकता ठीक आणि आम्ही या इनपुटला एस आणि आर नावे दिली आहेत आणि त्याबद्दल अधिक लवकरच स्पष्ट होईल ठीक आणि ही Q आहे आणि आपण हे पाहू की हे असे घडते जेथे आपण हे ज्या प्रकारे ऑपरेट करत आहोत हा V3 V2 च्या व्यतिरिक्त असेल तर हे 0 व्होल्ट आहे ते 5 व्होल्ट आणि उलट असेल तर त्या मार्गाने आपण हे क्यू बार म्हणून लिहू शकतो परंतु त्या नंतरच्या चर्चेत अधिक पाहू तर ठरवा की ते दोघेही 0 0 आहेत ठीक आहे तर नॉर गेटसाठी 0 एक नॉन फोर्सिंग इनपुट ठीक आहे OR आणि NOR साठी 1 हे फोर्सिंग इनपुट आहे OR गेटसाठी 1 असल्यास तेथे इतर इनपुटमध्ये काय आहे याची पर्वा न करता आउटपुट 1 होईल आणि जर NOR गेटसाठी 1 असेल आणि इतर इनपुटमध्ये काय आहे याची पर्वा न करता आउटपुट 0 असेल तर हे फोर्सिंग इनपुट आहेत बरोबर तर 0 0 हे नॉन फोर्सिंग इनपुट आहे तर आऊटपुट ठरवल्या जाणार्या इतर इनपुट काय आहेत ते पाहू तर आपल्यापासून सुरुवात केल्यास असे समज की हे 0 होते बरोबर आहे तर नंतर हे 0 0 हे 1 बरोबर आहे आणि हे 1 बरोबर ते 0 बनवित आहे तर हे 0 आणि 1 जर पूर्वीचे मूल्य 0 होते तर ते 1 असेल आणि सममितीवरून आपण म्हणू शकता की हे होते तर 1 असे होते हे 0 होते तर जर आपण या सत्यतेच्या टेबलकडे पाहिले तर आपण हे पाहू शकता ते 0 0 नंतर 0 0 आणि 1 1 मागील दोन मूल्य 0 किंवा 1 ने जे काही केले ते पुढे चालू ठेवले जाईल जेव्हा हे दोन 0 असतील तर ते Q चे पूर्वीचे मूल्य नंतर निश्चित केले जाईल क्यूचे हे पूर्वीचे मूल्य लॅच केले आहे हे ठीक आहे तर आपण हे 0 0 उपस्थित असलेले पाहतो आता आपण येथे 0 आणि १ येथे सादर केले आहेत का ते पाहू तर 1 हे एक जबरदस्ती इनपुट आहे याकडे दुर्लक्ष करून मागील मूल्ये काय होती किंवा कशी होती कारण हे बाह्यकडून येत आहे तर हे आहे हे 0 योग्य करेल आणि हे 0 0 बनवेल जरी मागील मूल्य 0 आणि 1 होते जे काही असेल तर शेवटी हे 1 त्याला 0 ठेवण्यास भाग पाडते म्हणून जेव्हा हे 0 1 बरोबर असते तेव्हा S 0 आणि R 1 असते मागील मूल्य कितीही आहे याची पर्वा न करता आउटपुट नेहमी 0 बरोबर असते आणि त्याचप्रमाणे पुन्हा सममितीमधून हे 1 आहे आणि 0 हे असे आहे बरोबर हे 1 त्याला 0 ठेवण्यास भाग पाडेल हे 0 0 हे 1 आहे तर आउटपुट 1 असेल बरोबर Q असेल तर हे आपण पाहू शकता हे सर्व ठीक आहे जर ते सेट केले असेल तर याचा अर्थ असा आहे एस म्हणजे सेट आणि आर म्हणजे रीसेट जेव्हा जेव्हा एस 1 असेल आणि आर 0 असेल तेव्हा आपण असे म्हणतो की हे विशिष्ट लॅच हे मुळात असते त्याला लॅच असे म्हणतात कारण जेव्हा आपण 0 0 व्हॅल्यू ठेवतो तेव्हा ते लॅचिंग होते म्हणून 0 1 किंवा 1 1 1 0 कारण 0 0 किंवा 1 बनविल्यामुळे मागील मूल्य जे काही होते ते भूतकाळातील स्थितीवर अवलंबून असते आपल्याला माहिती आहे मागील मूल्य मागील स्थिती म्हणूनच त्याला कुंडी म्हणतात तर ही एस म्हणजे सेट आणि आर स्टँड रीसेट तर 1 0 म्हणजे लॅचची एक सेटिंग आणि एस 0 आणि आर 0 ची 1 आणि एस आणि आरची 0 1 लॅचचे रीसेट करत आहे ठीक आहे बरं आहे का आता येथे 1 1 सादर केले तर काय होईल तर आऊटपुट 0 0 असे झाले असते जे ठीक आहे म्हणजे असे काही आहे की नाही याबद्दल अस्पष्टता नाही परंतु 1 1 नंतर जर तुम्ही त्या विश्रांतीच्या स्थितीत घालण्याचा प्रयत्न केलात जेव्हा मागील मूल्य पुढे जाईल तर त्यानंतर 0 0 ठेवले तर प्रत्यक्षात काय होते हे 0 आणि हे बाह्य 0 आहे म्हणून आता दोन्ही आहेत न सक्ती बरोबर आणि हे 0 येथे संपले आहे आता माझ्यावर अवलंबून आहे त्यापैकी कोणत्या एकाला दुसर्याच्या आधी 1 मिळते एक आदर्शपणे असे म्हणू शकते की या दोघांनाही तुम्हाला 1 मिळते तर तो 1 संबंधित प्रकरणांच्या अभिप्रायावर जाईल तर दोन्ही 1 0 होईल ठीक आहे तर हे एक आदर्श प्रकरण आहे परंतु प्रत्यक्षात जेथे प्रसार विलंब सारखा आहे परंतु बनावट प्रक्रिया काहीही असू शकते किंवा म्हणून आपण त्यापैकी एक पाहू जे निश्चितपणे बनावट बनण्याच्या मार्गामुळे नाही भिन्न ट्रान्झिस्टर आणि इतर गोष्टी सर्किट घटकात आहेत निष्क्रीय घटक म्हणून त्यापैकी एकास आपल्यास माहित असलेले जास्त असेल दुसर्यापेक्षा प्रसार लांबणीवर तर हे हळुवार प्रतिक्रिया देईल जे आपल्याला माहित असलेल्या डिझाइनर म्हणून आम्ही सांगू शकत नाही दुसर्याच्या आधी 1 मूल्य घेणार आहोत बरोबर तर ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला अकल्पित माहित असते आणि या दोघांमधील शर्यत कोण जिंकतो आणि हे असे आहे जे आम्हाला एसआर लॅच वापर किंवा अनुप्रयोगामध्ये टाळायचे आहे ठीक आहे तर म्हणूनच हे 1 आम्ही परवानगी नसलेले स्पष्ट म्हणून सांगत आहोत तर प्रतिनिधित्व करणारा भाग आम्ही आपणास पुन्हा कसे जाणू शकतो म्हणून आम्ही वापरत असलेल्या मूलभूत गेट्स माहित असलेल्या सर्व आम्ही लिहित नाही त्याऐवजी आम्ही ते प्रतीकाच्या रूपात ठेवण्यास प्राधान्य देऊ शकतो जे आपल्याला मोठे सर्किट बनविण्यात मदत करेल ठीक आहे अन्यथा हा सर्किट थोडा आपल्याला अस्ताव्यस्त माहित असेल बर्याच जणांना माहिती आहे लॉजिक गेट्स आणि सर्व जेव्हा जेव्हा आपण एसआर लॅच म्हणतो तेव्हा आपण हा मार्ग ठेवू शकतो आणि आपण पाठ्यपुस्तकाकडे पाहिले तर दोन भिन्न चिन्हे वापरली गेली आहेत एका प्रकरणात Q आणि Q बार आउटपुट असतात आत दोन्ही बाबतींत आपण तिथे एसआर दिसेल आणि याचा अर्थ असा आहे की ही Q आहे आणि हीच हे त्यास उलटा आहे ती गोष्ट आहे जी आपण प्रकरणांमध्ये पाहिली आहे परवानगी देणारी प्रकरणे बरोबर आणि दुसर्या प्रतिनिधित्वामध्ये Q बार Q आणि Q बार घेतला बाहेर ठेवला परंतु आता एक इनव्हर्टर आहे एक बबल आहे जो NOT ऑपरेशन आहे ते येथे दर्शविलेले उलट ऑपरेशन आहे तर याचा अर्थ असा आहे की येथे जे काही मूल्य आहे ते अगदी येथे आहे तर ही दोन कन्व्हेन्शन आपल्याला पाठ्य पुस्तकात सापडतील म्हणून आम्ही यापूर्वी जे काही तृथ टेबल पाहिले होते ते आता आपण अधिक संक्षिप्त स्वरूपात ठेवू शकतो कारण आम्ही संक्षिप्त प्रतिनिधीत्व करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर 0 0 म्हणून मागील मूल्य राखले जाईल मागील स्थिती राखली जाईल एस आणि आर आउटपुटचे 0 1 आहे 1 0 आउटपुट 1 आहे स्टेट 1 होते आणि 1 1 ला परवानगी नाही तर आम्ही NOR लॅच कसे कार्य करते ते पाहिले आहे तर जर आम्ही त्याच प्रकारे नॅन्ड गेट्स जोडले आहेत तर मग संबंधित सत्य सारणी काय असेल ठीक आहे तर NAND लॅचमध्ये जर आपण पाहिले तर तर NAND AND आणि NAND साठी जबरदस्ती इनपुट काय 0 हे इनपुट फोर्सिंग आहे ठीक आहे तर जर AND गेट 0 असेल इतर इनपुटची पर्वा न करता आउटपुट नेहमीच 0 असेल आणि NAND गेटसाठी 0 असल्यास आउटपुट इतर इनपुटकडे दुर्लक्ष करून 1 असेल तर या प्रकरणात आपण प्रथम या विशिष्ट ब्लॉककडे पहात असाल तर आपण हे पाहू शकतो की जर आपण त्यास एस बार आणि आर बार असे नाव देत आहोत तर आपण त्याशी संबंध पाहू विशिष्ट टेबल मागील NOR लॅच जर ते दोन्ही 0 0 बरोबर असतील तर आऊटपुट 1 बरोबर होईल आणि जर ते दोघेही 1 आहेत तर ते अंमलबजावणी करणारे इनपुट नाही तर ते मागील मूल्यावर अवलंबून असते जर आधीची व्हॅल्यू 0 आहे आणि हे 1 असेल तर 0 आणि 1 हे 1 आणि 1 असेल तर ते 0 असेल तर मागील मूल्य कायम राहील आधीची व्हॅल्यू 1 आणि 0 होती तर हे 1 आणि 0 1 1 वर जाईल ते 0 होईल ते 0 वर जाईल आणि हे 1 होईल आणि 1 येथे येईल आणि 1 1 ते 0 होईल अन्य बाबतीत बरोबर आपण सममितीमधून देखील पाहू शकता बरोबर तर हे 1 1 आपली मागील स्थिती आहे बरोबर त्याचप्रमाणे आपण पाहू शकता की 1 0 आउटपुट 0 असेल 0 1 हे 1 असेल आणि 0 0 हे 1 1 आहे कारण निषिद्ध आहे कारण 1 1 नंतर त्याचे आउटपुट अप्रत्याशित होते आणि या गेट आणि या गेट दरम्यानच्या शर्यतीवर अवलंबून आहे ठीक आहे आता जर आपण यातून बनविलेले SR लॅच कुंडी शोधत आहोत आणि आपल्याला यासारखे तृथ सत्य टेबल हवे असेल तर आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे आम्हाला ते करण्यापूर्वी NOT गेट घालण्याची गरज आहे नाही का तर त्या अगोदर एक NOT गेट आणि हे NOT गेट तुम्हाला NAND गेटवरुन मिळू शकते 2 इनपुट ला एकत्र करून बरोबर तर ही S बार येथे S होईल आणि R बार येथे R होईल तर आपण आयसी 7400 वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला हे कळेल की क्वाड २ इनपुट NAND गेट काय आहे हे ठीक आहे तर ही एक आयसी आहे जिथे त्यात एसआर लॅच आधीच तयार झाली आहे तर आयसी 74279 - मध्ये 2 3 आणि 4 असे चार लॅच एक दिसत आहे 1 आणि 2 हे सामान्य एसआर लॅच आहे ठीक आहे हे NAND पासून बनविलेले आहे म्हणून आपणास हे समजू शकेल की इनपुट S 1 बार असेल ज्यास S 1 आणि R बार असे नाव देण्यात आले आहे ठीक आहे आणि दुसर्या बाबतीत तुम्हाला 2 इनपुट S 1 बार आणि S 2 बार मिळाला आहे तर हा 3 इनपुट NAND गेट आहे आणि हे R बार आहे तर दुसर्या गेटसाठी आम्हाला फक्त एक इनपुट मिळाले आहे आणि त्यासाठी आपल्याकडे सत्य सारणी असेल ठीक आहे तर तुम्ही पाहु शकता की जर ही सर्व बाब 0 असेल तर ही निषिद्ध आहे कारण आऊटपुट 1 होईल आणि जर एस 1 0 असेल तर हे आउटपुट 1 असेल हे आउटपुट 1 आहे एस 2 ची पर्वा न करता 0 आहे किंवा नाही कारण सक्ती इनपुटपैकी एक NAND गेटसाठी 0 झाले आहे आणि त्या वेळी जर आर बार 1 असेल तर ही आर बार 1 आहे बरोबर आपण पूर्वी पाहिले आहे आपण याचा विचार केला त्या पद्धतीचा विचार करून ही 1 ही आर बार 1 आहे तर 1 1 ही 0 आणि 0 आहे येथे परत दिले जाते ते 1 आहे तर आउटपुट 1 आहे त्याचप्रमाणे सममितीपासून एस 2 0 होता याची पर्वा न करता एस 1 ची आउटपुट 1 असेल आणि जेव्हा ते दोघे 1 असतील बरोबर म्हणजेच ही अंमलबजावणी न करणारी आहे आणि आर बार 0 आहे तर आउटपुट 0 होईल आणि जेव्हा हे सर्व 1 आहेत आउटपुट शेवटच्या स्थितीत आहे ठीक आहे तर हे आम्ही आयसी 74279 वर पाहू शकतो जिथे लॅच आधीच आयसी मध्ये आहे आम्हाला NAND गेट्स वापरुन बाह्य कनेक्शनची आवश्यकता नाही आता एक अनुप्रयोग अप्लिकेशन तेथे बरेच अनुप्रयोग अप्लिकेशन असतील आपण नंतर पाहू आणि जटिल क्रमवार लॉजिक सर्किट केले जाईल आता आत्ता आपण एक अप्लिकेशन पाहू शकतो जेथे एसआर लॅचचा वापर करुन डेबॉन्स स्विच करता येईल ठीक आहे तर डेबॉन्स स्विच म्हणजे काय तर जेव्हा आम्ही मूलत मेकॅनिकल स्विच कनेक्ट करीत असतो जे एक प्रकारचे स्प्रिंग लोड असू शकते तर जेव्हा जेव्हा ते येथे कनेक्ट होत आहे बरोबर तर ते कनेक्शन डिस्कनेक्शन कनेक्शन डिस्कनेक्शन कनेक्शन बनवेल आणि मग ते सेटल होईल म्हणून तिथे एक छोटी कंप असेल बरोबर आणि जेव्हा ते येथून विघटित होते जेव्हा आपण येथे कनेक्ट करत असताना हे दुबळे होते तेव्हा ते सोडले जाते परंतु ते 0 शी जोडलेले असते हे येथे आपण बोलत आहोत त्यामुळे येथे काही फरक पडत नाही म्हणूनच जेव्हा हे या ठिकाणी कनेक्ट होत आहे बंद होत आहे तेव्हा त्या वेळी आपल्या ओळखीच्या जागेत एक छोटी कंप आहे तेथे स्प्रिंग कृती आहे तर आपण पहाल की जेव्हा हे येथे बंद होत आहे उदाहरणार्थ तेथे एक लहान कंपन होत आहे उच्च निम्न उच्च निम्न ते डिसएनगेज्ड चे एनगेज्ड होत आहे बरोबर जेव्हा ते मोकळे होत आहे आणि या जागेला कनेक्ट होत आहे तेव्हा ते त्वरित आहे म्हणून पुन्हा असा कोणताही प्रश्न येथे येत नाही तर आदर्श केस असताना आम्हाला हे हवे आहे परंतु प्रत्यक्षात हेच घडत आहे हे स्पष्ट आहे तर हे वाजविण्यामुळे समस्या उद्भवू शकतात कारण कदाचित असे म्हटले जाऊ शकते की आपल्या संख्येतील 0's 1's आपल्याला माहित आहे जे कदाचित अडचण निर्माण करेल म्हणूनच बर्याच घटनांना कारणीभूत ठरू शकते जेव्हा प्रत्यक्षात एक घटना घडली होती जेव्हा अशी एक बंदी झाली आहे असे म्हटले जाऊ शकते की अशा प्रकारच्या 1 2 3 समाप्ती झाल्या आहेत आणि प्रत्येक बंद कदाचित आपल्यास माहित असेल मोजले जाऊ शकते आणि ठराविक क्रियेत पुढे जाऊ शकते ठीक आहे तर अशी काहीतरी गोष्ट आहे ज्याची आवश्यकता असू शकते विशिष्ट अनुप्रयोगात टाळले जाऊ शकते तर त्यासाठी आपण एसआर लॅच वापरु शकतो तर एसआर लॅचमध्ये स्विच आहे एक एस आणि दुसरे आर बरोबर तर जेव्हा हे आर मधून डिसएन्गजिंग करत आहे आणि एसला कनेक्ट करत आहे तर तिथे तिथे वाजत आहे ठीक आहे जेव्हा जेव्हा हे घडत असते तेव्हा 1 आणि 0 आऊटपुट एक होत आहे कारण ते सेट होत असताना हे मिळते तेव्हा एस वाजत आहे म्हणून ते 0 होत आहे तर हे 0 आहे तर मागील स्थिती राखली आहे ठीक आहे तर यात काहीही मुद्दा नाही हे स्पष्ट आहे काय त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा हे एस वरुन सोडले जात आहे आणि आर वर येत आहे तेव्हा ते सोडले जात आहे कोणताही मुद्दा नाही परंतु जेव्हा ते आरला जोडत आहे तेव्हा तेथे एक लहान कंप आहे तर आर कधीकधी 1 0 1 0 होत आहे म्हणून जेव्हा जेव्हा आर प्रथम स्थानासाठी 1 होईल आणि हे 0 योग्य असेल तर ते रीसेट होईल तर ती रीसेट झाली आहे त्या नंतर रिंग चालू असताना हे 0 राहील आणि हे 0 आहे तर 0 0 म्हणजे मागील स्थिती राखली जाईल ठीक आहे तर आता येथून आऊटपुट दिल्यास बाउन्सचा परिणाम होणार नाही तर आम्हाला प्रभावीपणे डेबॉन्स स्विच मिळाला आहे आता आपण थोडेसे पुढे जाऊ ठीक आहे आम्ही सक्षम इनपुट सादर करून लॅच मूलभूत लॅचचा पुढील उपयोग पाहू तर ही मूलभूत एसआर लॅच आहे जी NOR किंवा NAND बनू शकते ठीक आहे तर म्हणजे तो भाग आम्ही आपल्याला अधिक माहिती देतो नंतर विस्तृत सर्किट पाहू तर आपण जे करत आहोत ते येथे करत आहोत एसआरला अशा दोन AND गेट्सद्वारा तेथे जाण्यास सक्षम बनवित आहोत जेव्हा 0 सक्षम असेल तेव्हा हे दोन आउटपुट 0 असतील म्हणजे याचा अर्थ मागील स्थिती कायम आहे ठीक आहे तर हे प्रकरण आहे कोणताही बदल नाही जेव्हा 1 सक्षम असेल जेव्हा 1 सक्षम असेल आणि जेव्हा आम्ही या एसआर मूल्यावर अवलंबून असतो तेव्हा हे 1 1 निषिद्ध आहे सामान्य क्रिया होते हे स्पष्ट आहे का तर आम्ही कधीही एसआर इनपुटला अंतिम आउटपुटवर कोणत्याही वेळी प्रभावित होऊ देत नाही जेव्हा ते सक्षम होते तेव्हाच आम्ही त्याला परवानगी देत आहोत ठीक आहे हे स्ट्रॉबसारखे आहे किंवा आपल्याला माहिती आहे की यापूर्वी आपण वापरलेल्या गोष्टी जर आपल्याला आठवत असेल तर मल्टीप्लेसरसाठी त्या सर्किट्सचे डिमोल्टिप्लेक्सर करा ठीक आहे तर सर्किट ही सर्किट केवळ सक्षम आहे जेव्हा कार्य करते तेव्हाच कार्य करते किंवा 1 सक्षम असेल ठीक आहे तर याचा परिणाम काय आहे तर टाइमिंग आकृती पाहिल्यास बरोबर म्हणून आपण पाहू शकता की जेव्हा सक्षम 0 या स्थानाप्रमाणे आहे हे स्थान हे स्थान हे स्थान तेथे जे काही बदल आहेत ते प्रत्यक्षात म्हणायचे नाही तर त्या प्रकरणात Q त्या मूल्यावर राहील तर टी 1 टी 2 ही विंडो आहे ज्यामध्ये कोणताही बदल करता येईल तर एस 1 होता आणि आर 0 आणि क्यू 0 होता याचा अर्थ असा होतो की जेव्हा सक्षम नसते तेव्हा एस आणि आर होते एस 1 होता आणि आर 0 होता क्यू 1 असावा परंतु सक्षम येथे येथे फक्त टी 1 वर येतो तर त्या वेळी फक्त Q 1 वर जाईल उजवीकडे आता टी 1 ते टी 2 मध्ये एस आणि आर मध्ये कोणताही बदल होणार नाही तर क्यू टी 2 वर 1 वर राहील या टेकला टी 2 नंतर 0 होईल तर आर नंतर 1 होईल आणि एस काही वेळा येथे एस होईल पण तो परिणाम आऊटपुट Q मध्ये प्रतिबिंबित होत नाही का कारण सक्षम कमी उजवीकडे आहे तर पुन्हा ट्रिगर होते पुन्हा येथे t3 वर सक्षम सिग्नल मिळतो त्यावेळी ते पाहते त्या वेळी एस आणि आर चे मूल्य किती आहे हे शोधून काढते तर एस 0 आहे आणि आर 1 आहे तर तो वेळ जाईल तो रीसेट होईल म्हणूनच तेथे सक्षम होण्यापूर्वी जर एस आणि आरने त्यांचे मूल्य बदलले असेल तर ते अंतिम आउटपुटद्वारे मिळविले जाणार नाही म्हणूनच सक्षम असल्यास केवळ एस आणि आर चे जे काही मूल्य असते जे अंतिम आउटपुटमध्ये संक्रमित आणि प्रतिबिंबित होते तर ही कल्पना आहे ठीक आहे म्हणून जेव्हा जेव्हा आम्हाला एसआर फ्लिप फ्लॉप कार्य करण्याची इच्छा असते तेव्हा आम्ही सक्षम ठेवतो अन्यथा आम्ही काही क्षणिक आणि सर्व असल्यास एस आणि आर इनपुटला सेटल करण्यास परवानगी देतो आम्हाला नको आहे की अंतिम आउटपुट आपल्याला कळेल एस आणि आर तुम्हाला माहित आहे त्यापूर्वी बदलले आहेत योग्यरित्या तोडगा निघाला आहे सक्षम करा म्हणजे आपल्याला माहिती माहित आहे इनपुटस सेटलमेंटचा कालावधी आणि यामुळे आपण आजच्या चर्चेसह काय समाप्त होतो याला क्लॉक एसआर फ्लिप फ्लॉप म्हणतात ठीक आहे म्हणून आपण ज्या अनुक्रमिक सर्किटवर चर्चा करू त्याला म्हणतात हे प्रत्यक्षात सिंक्रोनस अनुक्रमिक सर्किट असेल तर बहुतेक क्रमवार सर्किट सिंक्रोनस अनुक्रमिक सर्किट आहे जेथे बाह्य घड्याळासह राज्य बदल सिंक्रोनस होतो ठीक आहे तर ही बाह्य घड्याळ सर्किटच्या आत वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांच्या अनुक्रमिक क्रियेतून कसे कार्य करते हे पूर्णपणे निश्चित करते तर या विशिष्ट घड्याळाला तुम्हाला योग्य असे काहीतरी वेव्हफॉर्म माहित हवे आहे जेणेकरून ते उंच आणि खालच्या आणि सर्व काही होते तर हे एक घड्याळ चक्र आहे उजवीकडे आहे आणि प्रत्येक घड्याळ चक्रात आपण त्या विशिष्ट बिस्टेबल सर्किटला इनपुटद्वारे इच्छित असल्यास एक राज्य बदल शोधत आहात या प्रकरणात आम्ही चर्चा केलेली ही विशिष्ट एसआर लॅच ठीक आहे आणि सहसा घड्याळाच्या कुंडीला फ्लिप फ्लॉप म्हणतात ठीक आहे परंतु नंतर आपण मजकूरामध्ये असे म्हटले आहे की लॅक्ड एसआर फ्लिप फ्लॉप आहे तर लॅच प्रकार म्हणजे एसआर फ्लिप फ्लॉप तर मुळात ते लॅच एसआर फ्लिप फ्लॉपचा संदर्भ देत आहेत परंतु इतर मजकूरात सहसा बोलणे घड्याळाची उपस्थिती फ्लिप फ्लॉप म्हणजे घड्याळाची उपस्थिती आणि लॅच म्हणजे स्मृती भाग जिथे आहे तिथे शेवटचा टप्पा असतो तिथे व्हॅल्यू लाँच झाली आहे म्हणूनच या विशिष्ट क्षेत्रात नेहमीच फरक केला जातो तर मग हे क्लॉक केलेले एसआर फ्लिप फ्लॉप कसे दिसेल तर आता सक्षम च्या जागी आपण घड्याळ ठेवत आहोत ठीक आहे म्हणून जेव्हा घड्याळ जास्त असेल तेव्हा बरोबर तर इनपुट इनपुटमधील बदल हे असू शकते एस आणि आर आउटपुटमध्ये प्रतिबिंबित होऊ शकतात ठीक आहे तर एसआर फ्लिप फ्लॉपसाठी ही एक एसआर लॅच राइट आहे आणि हा अँड गेट आहे आणि हे आधीप्रमाणे सक्षम होते तर घड्याळ तिथे ठेवले आहे आणि नान्ड आधारित सर्किटसाठी आम्हाला लक्षात आहे की हा एक नॉट गेट होता एस आणि आर मिळविण्यासाठी योग्य एक 2 इनपुट नान्ड गेट एकत्र ठेवला होता अन्यथा हा एस बार आणि आर बार होता तर आपण आता घड्याळ ठेवण्यासाठी नॅन्ड गेटचे इतर इनपुट वापरू शकतो ठीक आहे आणि आपण पाहू शकतो की घड्याळ 0 हे आउटपुट 1 1 असेल ही नॅन्ड गेटसाठी सक्ती इनपुट आहे तर 1 1 म्हणजेच नॅन्ड गेटसाठी उजवा 1 म्हणजे मागील स्थिती राखली जाईल कारण हे नॅन्ड गेटसाठी अंमलबजावणी करणारे इनपुट नाही आणि केवळ 1 आहे तेव्हाच आता ही अंमलबजावणी होत नाही तर एस आणि आर च्या आधारे व्हॅल्यू इथे प्रसारित होईल आणि त्यानुसार अंतिम व्हॅल्यू मिळेल तर हा मूलभूत एसआर क्लॉकड केलेला फ्लिप फ्लॉप सर्किट आहे आणि याचे प्रतीक हे आहे येथे जे आपण पहात आहात आणि याला लेव्हल ट्रिगर ट्रिप फ्लिप फ्लॉप देखील म्हणतात कारण पुढील वर्गात एज ट्रिगर ट्रिपीड फ्लिप फ्लॉप दिसेल तर जेव्हा घड्याळ एका विशिष्ट स्तरावर असेल तेव्हा स्तराचा ट्रिगर फ्लिप फ्लॉप म्हणजे तर त्या वेळी त्यास ट्रिगर करण्याची परवानगी आहे स्टेट स्थिती बदलण्याची परवानगी आहे ठीक आहे आणि जर आपण येथे एखादे इन्व्हर्टर ठेवले असेल आणि तिथे एक NOT गेट असेल तर घड्याळ कमी असताना घड्याळाच्या या टप्प्यात बदल झाला असता ते नाही तर त्या वेळी असे म्हटले असते की जर हे सकारात्मक पातळीवर चालले असेल तर उच्च पातळीला चालना दिली गेली असेल तर ते नकारात्मक किंवा निम्न स्तरावर चालले असते आणि त्या वेळी येथे एक बबल चिन्हे दिसली असती ठीक आहे तो एक फरक आहे हे स्पष्ट आहे का तर यासह आम्ही आजचा वर्ग संपवितो एक बिस्टेबल सर्किट दोन स्थिर राज्ये आहेत सारांश करण्यासाठी त्याचे मूल्य केवळ बाह्य ट्रिगरद्वारे बदलते मागील अवस्था जेव्हा 1 मध्ये लाँच केली जाते तेव्हा एसआर लॅच 0 0 हे इनपुट असते आणि आम्ही एसआर लॅचचा वापर करून सामान्य स्विचमधून बाऊन्स फ्री स्विच मिळवू शकतो आणि गेटेड एसआर लॅच किंवा क्लॉक्ड एसआर लॅचमध्ये अतिरिक्त इनपुट असते जे एसआर इनपुटला जाण्यास सक्षम करते उत्तीर्ण होण्यास अंतिम आउटपुटमध्ये बदल करतात आणि सिंक्रोनस अनुक्रमिक सर्किटमध्ये हे घड्याळ खूप महत्वाचे आहे आणि एक राज्य बदल आम्ही प्रत्येक घड्याळाच्या चक्रात पहात आहोत जे घड्याळासह समक्रमित आहे ठीक आहे